तर समस्येचे विधान खालीलप्रमाणे आहे म्हणून ते 220 व्होल्ट 200 अँपिअर 750 आरपीएम आहे जे डीसी मोटर्स चे रेटिंग दिले जाते Ra हा 0 05 ओहम आणि TL हे लोड टॉर्क आहे ज्यास TL 500 0 25n दिले जाते येथे आरपीएम मध्ये स्पीड दिलेला आहे तो n च्या बरोबर आहे आणि तो बेस स्पीडपेक्षा जास्त दिलेला आहे किंवा जर तो If ने नियंत्रित करतो याचा अर्थ असा की V हा स्थिर रेटेड मूल्यावर आहे आणि बेस स्पीडच्या खाली असलेली स्पीड किंवा रेटेड स्पीड असेल तर तो Va नियंत्रणाद्वारे प्राप्त झाला आहे आणि मी असे गृहीत धरत आहे की If जर स्थिर म्हणून धारण केले तर साधारणपणे असे केले जाऊ शकते आणि येथे आपल्याला काय विचारले आहे तर Va आणि Ia याचे मूल्य काढायचे आहे ज्यावेळेस स्पीड हा 400 आरपीएम असेल म्हणजे पहिल्यांदा आपल्याला Va आणि Ia ची गणना करायची आहे ज्या वेळेस स्पीड हा 400 आरपीएम असेल तर मग पहिल्यांदा आपण त्याची गणना रेटेड स्थितीमध्ये करण्याचा प्रयत्न करूया म्हणून मला पहिल्यांदा त्याच्यासाठी रेटेड स्थितीमध्ये प्रश्न सोडवायचा आहे तर रेटेड स्थिती साठी 220 2000 05Eb असेल तर मी TL 500−0 25750 312 मोजू शकतो म्हणून मी असेही म्हणू शकतो की जर माझी ही सेपरेटली एक्साईटेड मोटर आहे म्हणून मला काळजी करण्याचं कारण नाही Ia च्या If मध्ये हे होणाऱ्या विभाजना बद्दल आणि वगैरे वगैरे आणि म्हणून मी सहजपणे सांगू शकतो की ही सेपरेटली एक्साईटेड आहे त्याच कारणामुळे मी म्हणू शकतो टॉर्क हा रेटेड एक्साईटेशन मध्ये स्थिर आहे हे फक्त रेटेड एक्साईटेशन वर होऊ शकत त्यामुळे मी त्या परिस्थितीत सांगू शकेल kt आता मला 400 आरपीएम वर Va किती आहे आणि Ia चे मूल्य किती आहे याची गणना करायची आहे म्हणून मी म्हणतो हा A आहे म्हणून मला प्रयत्न करू द्या की आर्मिचर करंट चे 400 आरपीएम वर मूल्य काय असेल नंतर मी पहिल्यांदा लोड टॉर्क किती आहे याचे मूल्यमापन करतो लोड टॉर्क हा 400 असताना TL 500−0 25400 400Nm असेल टॉर्क कॉन्स्टंट वापरून मला आर्मिचर करंट मोजता आला पाहिजे टॉर्क कॉन्स्टंट असताना मला करंटचे मूल्य मोजता आले पाहिजे म्हणून मी म्हणेल याने मला करंट द्यावा तर या विशिष्ट लोड टॉर्कसाठी 400 आरपीएम वर Ia आहे ज्या क्षणी तुम्ही Ia साठी सोडवणार आहात आणि माझ्याकडे 400 आरपीएम स्पीड असेल तर मला Vt चे मूल्य काय आहे Vt Eb Ia Ra मला मोजता आले पाहिजे म्हणून Eb मी मोजू शकतो म्हणून Eb हा 400 आरपीएम वर असताना आणि रेटेड एक्साईटेशन Eb वर 750rpm Eb असताना असेल आणि 400 आरपीएम जर माझ्याकडे Eb 400 वर आहे जर मी त्याला Ebl असे म्हटले तर मी Ra Va असे सांगू शकेल 400 आरपीएम वर आहे म्हणून मी दुसऱ्याच्या बाबतीतही असेच केले असेल जिथे हे फिल्ड कंट्रोल स्थापित होऊ शकते हे जिथे मी असे गृहीत धरतो की व्होल्टेज हे एका स्थिर मूल्यावर रेटेड जतन केले असेल विद्यार्थी आपण Ke काढू शकतो का आणि मग 400 आरपीएम वर बॅकई एम एफ प्रोफेसर तुम्ही ही गोष्ट सुद्धा करू शकता जेणेकरून मी तुम्हाला सांगतो आहे की यापैकी एक पद्धत तुम्ही अनुसरण करा मी प्रश्न करू शकत नाही कारण सामान्यत आपण गृहीत धरतो आहे की Kt आणि Ke हे सारखेच आहेत जोपर्यंत तुम्ही वापरत असलेली स्पीड ही रेडियस पर सेकंड इतकी आहे त्यामुळे जर हा गोंधळ असेल तर दोन्ही पद्धती ह्या योग्य आहेत पण कधीकधी काही समस्यांमध्ये काही प्रमाणात विसंगती असते जोपर्यंत आपण खोलवर बघत नाही की खरी समस्या काय आहे म्हणून याच कारणामुळे समस्या तयार करणे ही पण एक अडचण आहे त्यामुळे सिंक्रोनस जनरेटर त्याबद्दल आपण म्हणू शकतो मुळातच ते आपण करणार आहोत एक तर रोटर मध्ये पर्मनंट मॅग्नेट असेल किंवा इलेक्ट्रोमॅग्नेट असेल आणि ते सिंक्रोनस स्पीड ने फिरत असावे आणि जर ते तसे फिरत असेल तर त्याला सिंक्रोनस स्पीड म्हणूया जर ते 2 पोल मशीन असेल तर 3000 आरपीएम असेल आणि जर 4 पोल मशीन असेल तर 1500 आरपीएम असतील आर्मिचर मध्ये थ्री फेज कंडक्टर हे स्टेटरच्या आतील परिघामध्ये हे स्थापित केले असतील आणि तुम्हाला सर्व तीन फेजमध्ये प्रेरित ई एम फ मिळणार आहे आणि हो 120 डिग्री फेज शिफ्ट ने एकमेकांपासून हे संबंधित असेल कारण ते एकमेकांपासून 120 डिग्री ने दूर आहेत म्हणून इथे आपण म्हणू शकतो की की मूलतः मशीनमध्ये होणारे व्होल्टेज हे इन्ड्डुसेड असेल ते E4 वाइंडिंग फॅक्टर वर येतो कारण वाइंडिंगस ह्या वितरीत केलेल्या असतात आणि त्यांना शॉर्ट पिचिंग असते म्हणून इथे kw kpkd kd डिस्ट्रीब्यूशन फॅक्टर आणि kp पीच फॅक्टर असतील या दोन गोष्टी इथे असणार आहेत हे नक्की खरे आहे की इंडक्शन मशीन मध्ये हे सहभागी होणार आहेत जर मी जनरेटर म्हणून ते वापरणार असेल तर जर मी इंडक्शन मशीन जनरेटर वापरत असेल तर हे नक्की खरे असले पाहिजे आणि खरंतर आपण याबद्दल बोलत नाही आहोत ज्यावेळेस आपण इंडक्शन मशीन बद्दल चर्चा करू कारण आपण जनरेटर बद्दल जास्त बोललेलं नाही आहोत आणि म्हणूनच हेच खरे कारण आहे ज्यामुळे आपण याबद्दल जास्त बोलणार नाही आहोत पण तरी हे प्रेरित ई एम फ चे समीकरण सिंक्रोनस मशीनबद्दल आहे आता जर माझ्याकडे अनेक सिंक्रोनस मशीन असतील आणि शेवटी त्या ग्रीडला जोडलेल्या असतील तर ग्रीड हे सामान्यत एका महासागरासारखे आहे ज्यावेळेस मी ग्रीड सोबत तुलना करतो तर एका सिंक्रोनस मशीनची क्षमता म्हणजे वैयक्तिक सिंक्रोनस मशीन मुळातच या महासागरात एक थेंब ठरणार आहे म्हणून ग्रीडला आम्ही अनंत अशी बस म्हणतो आणि आम्ही त्याला इन्फिनिटी बस म्हणतो कारण ग्रीडची व्होल्टेज आणि फ्रिक्वेन्सी प्रकारे स्थापित आणि प्रस्थापित केले आहे ते बदलणार नाहीत जर मी असे म्हटले माझ्या प्रयोगशाळेत मला जे काही ग्रीड कडून मिळत आहे 400 वोल्ट्स आहे आणि ते जास्तीत जास्त 400 वोल्ट्स असणार आहे अगदी कमी प्रमाणात विचलित होऊ शकते त्याच्यासारखेच फ्रिक्वेन्सी बद्दल मी जर म्हटले तर 50 आहे तर ती 50 5 राहणार आहे सामान्यपणेजास्तीत जास्त तफावत ही 49 5 ते ते 50 5 असेल मला मिळेल मी फ्रिक्वेन्सी आणि व्होल्टेज नेहमी कायम ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे कारण त्यामध्ये बरेच हे प्रत्यक्षात इन्फिनिटी बस मध्ये पॉवर देत असतात आणि आणि सगळे एका विशिष्ट फ्रिक्वेन्सी च्या मूल्यावर काम करीत आहेत म्हणून तुम्हाला काहीही फरक दिसणार नाही कारण एक लोड दिला अधिक केला किंवा वजा केला तर तो व्होल्टेज आणि फ्रिक्वेन्सी मध्ये ते काही मोठा फरक घडवून आणू शकत नाही यामुळे फरक पडेल जर मी बहुतेक करून इतक्या संख्येचे जनरेटर ग्रीड मधून काढून टाकेल जर माझ्याकडे असेल आणि समजा एक्स मेगावॅट देत असेल आणि आणि मी जर काही प्रमाणात जनरेटर्स काढून टाकलेत जे बहुदा काही मेगावॅट शी संबंधित आहेत जिथे वाय हा बहुतेक करून X सोबत तुलनीय आहे अगदी 50 किंवा काहीतरी आहे तेव्हा पॉवर मध्ये अस्थिरता येईल मी इथे काय सांगण्याचा प्रयत्न करतोय की X मेगावॅट जर माझे ग्रिड जनरेशन असेल आणि मी हे लोड मागणीद्वारे नक्की करणार आहे तर माझ्याकडे एक मेगावॅट असतील अचानकपणे X मेगावॅट मधून जर Y मेगावॅट वजा केले कारण मी काही जनरेटर ग्रीड मधून त्यात काही दोष आढळल्यामुळे काढून टाकलेत त्यामुळे कदाचित जनरेटर काम करणे थांबवेल सगळेजण काम करणे थांबवतील हे अतिशय दुर्मिळ आहे पण काहीतरी घडलेले आहे आणि मला त्याला काढून टाकावे लागणार आहे जेव्हा आपण त्याला काढून टाकतो आहे हे तर तिथे काय होणार आहे तर तिथे पॉवर चा असमतोल असेल त्या कारणामुळे हा लोड जोपर्यंत कमी करत नाही मला हा लोड कमी करायचा आहे म्हणजे मला काय म्हणायचं लोड कमी करणे म्हणजे एखादा स्विच काढून टाकणे जो लोडला ग्रीड सोबत जोडतो असे म्हणून मी माझा संपूर्ण पुरवठा जोडलेला आहे माझा घरगुती पुरवठा फ्यूजच्या माध्यमातून ग्रीड ला दिला आहे जर मी फ्यूज काढला आहे म्हणजेच उघडला आहे हेच इथे सांगण्याचा प्रयत्न करतोय म्हणून मी जर खूप सारे लोड कमी करण्याचा प्रयत्न केला जर तो Y मेगावॉट झाला तर ते परिपूर्ण X वजा Y मेगावॅट इतके आहे पूर्णपणे ठीक आहे माझा लोड काढून टाकलेला नाही आत्ताच माझा लोड सोडला आहे इतके जनरेटर बाहेर पडले आहेत याची मला अजूनही जाणीव झालेली नाही अशावेळी जे काही जनरेटर काम करीत आहेत त्यांच्या कायनेटिक एनर्जी काही प्रमाणात नुकसान होणार आहे कायनेटिक एनर्जी जी कायनेटिक एनर्जी च्या स्वरूपात मशीनच्या फिरत्या भागांमध्ये साठवलेली होती ती ऊर्जा हळूहळू कमी होईल म्हणून काय घडणार आहे स्टीम टर्बाइन किंवा हायड्रो टरबाइन ज्या एखाद्या मशीनला फिरवतात त्यांच्याकडे फक्त मर्यादित क्षमता आहे त्यामुळे ते जे देत होते त्यापेक्षा जास्त पॉवर ते देऊ शकणार नाहीत त्यामुळे काय घडणार आहे तर कायनेटिक एनर्जी फिरत्या भागांमध्ये हे साठवले जाईल आणि आणि त्याचे परिवर्तन इलेक्ट्रिसिटी मध्ये होईल आणि मग तो जे काही करू शकतो त्यापेक्षा अधिक जास्त लोडला देण्याचा प्रयत्न करेल परंतु या प्रक्रियेत वेग मात्र निश्चितपणे कमी होईल जेव्हा स्पीड कमी होईल फ्रिक्वेन्सी पण कमी होईल आणि जर फ्रिक्वेन्सी कमी झाली तर शेवटी ग्रीड कोसळेल हे काय ते घडू शकतेजर अचानक पणे एखादी पूर्ण लाईन बाहेर पडली तर आपण सांगू शकतो माझ्याकडे दादरीपॉवर स्टेशन जे प्रचंड प्रमाणात वीज निर्मिती करत आहे आणि जे दिल्लीच्या गरजा पुरवीत आहे म्हणून अशावेळी जर तिथे दादरी पॉवर स्टेशन मधील स्विच यार्ड मध्ये काही दोष झाला स्वीच यार्ड म्हणजे सर्व जनरेटर्स ट्रान्सफॉर्मरद्वारे जोडले जातील ते व्होल्टेज ला वाढवेल आणि परत ग्रीड ला देईल आणि ते तेच करणार आहे असं म्हणूया की स्विच यामध्ये काहीतरी दोष आहे म्हणजे कदाचित बहुतेक सर्किटब्रेकर्स हे उघडलेल्या अवस्थेत असतील त्यामुळे काय होणार आहे जर दिल्लीमधील लोकांनी हे बघितले नसेल आणि त्यांनी त्यांचे लोड बंद केले नसतील तर हा सहसा पॉवर गुजलर असतो तसे झाले नाही तर तुम्हाला दिसेल की कालांतराने ती अस्थिर स्थिती निर्माण होते कारण फ्रिक्वेन्सी कमी होते कारण स्पीड कमी होते आणि कालांतराने ह्या संपूर्ण गोष्टी अतिशय अस्थिर होतात काही वर्षांआधी मला नक्की आठवत नाही कदाचित 2010 किंवा 2011 मध्ये मोठ्या प्रमाणात वीजपुरवठा खंडित झाला होता कारण नॉर्दन ग्रीड पूर्णपणे कोसळले होते आणि ते बहुदा एचव्हीडीसी लींक उच्च व्होल्टेज डीसी लींक खरंतर रिहांड कडून येते जी वाराणसी जवळ आहे ती दादरी पॉवर स्टेशनला पॉवर पुरवते दादरी पासून आपण मोठ्या प्रमाणात पॉवर घेतो त्यामुळे डीसी लींक पूर्णतः कोसळली आणि त्यामुळेच त्यांनी संपूर्ण नॉर्दन ग्रिड अंधारात गेला होता म्हणून मी इथे सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की मुळातच अनंत बस ही अनंत आहे हे असं मला वाटते जोपर्यंत सगळं ठीक आहे त्यामधून बहुतेक जण बाहेर पडलेत तर अनेक जनरेटर्स बंद झालेत किंवा अनेक लोड काही कारणासाठी कोसळले असे पण घडू शकते जर एखादा विशिष्ट फिडर पूर्णपणे ट्रीप झाला असेल फिडर हा ट्रान्समिशन लाईन आहे जी काही औद्योगिक क्षेत्राला वीज पुरवते त्यामुळे काहीतरी बाहेर आलं की मला पॉवर चा असमतोल मिळणार आहे जर जनरेशन आणि लोड यांच्यामध्ये पॉवर चा असमतोल झाला तर माझ्याकडे असलेली स्पीड प्रचंड प्रमाणात वाढणार आहे किंवा प्रचंड प्रमाणात कमी होणार आहे जर उत्पादन केंद्राला म्हणजेच जनरेटर स्टेशनला असे लक्षात आले की खूप लोड वाढला आहे त्यावेळी ते काही प्रमाणात वाफेचे प्रमाण कमी करतील जी ती स्टीम टर्बाइन मध्ये पंपिंग करत असतात जर ते बघत असतील की अधिकाधिक भार येत आहे तर त्यांना स्टीम टरबाइन मध्ये जाणारी वाफ वाढवावी लागते जेणेकरून पॉवरचा स्पीड हा स्थिर असतो टॉर्क म्हणजे जे असे काही जे ते बदलत असतात वेगवेगळ्या प्रमाणात देण्यात येणाऱ्या वाफेद्वारे आणि ते फक्त तेच करत आहेत स्पीड हा स्थिर आहे तर स्पीड कधीच बदलणार नाही जो पर्यंत पॉवर मध्ये अस्थिरता येत नाही त्यामुळे संपूर्ण जेव्हा केव्हा मी जनरेटर कनेक्ट करणार ही जटील आणि मोठी क्रिया आहे त्या ग्रिड ला जनरेटर जोडण्याच्या प्रक्रियेला सिंक्रोनायझेशन synchronization असे म्हणतात त्यामुळे सिंक्रोनायझेशन जनरेटरचे म्हणजे जे मी ग्रीड ला जनरेटर जोडतो आहे आणि ग्रेडची फ्रिक्वेन्सी आणि व्होल्टेज निश्चित आणि कायम केले आहे तर मला मूलत व्होल्टेज सुधारित करावे लागेल जर ते फ्रिक्वेन्सीशी जुळत नसेल ते जुळत नसल्यास मला फक्त माझा जनरेटर सुधारित करावा लागेल मी इन्फिनिटी बस सुधारित करण्याची अपेक्षा करू शकत नाही ते शक्य नाही त्यामुळे तर आपण एक नजर टाकूया सिंक्रोनायझेशन synchronization ची प्रक्रिया काय आहे

तर सर्व प्रथम आम्ही ओसीसी किंवा ओपन सर्किट वैशिष्ट्यांबद्दल अगदी थोडक्यात बोलतो आम्ही ज्यामध्ये प्रत्यक्षात म्हटले आहे सिन्क्रोनस मशीनमध्येही डीसी मशीनमध्ये अधिक तपशीलात बोलले ते जवळजवळ समान आहे तर ओसीसी एक फेज किंवा लाइन टू लाइन व्होल्टेजद्वारे निर्मीत व्होल्टेज एकतर वेगाने तर ठीक असेल किंवा If विरुद्ध असेल जो सिंक्रोनस स्पीड वर आहे तर जर मी असे म्हटले आहे की सिंक्रोनस स्पीडने जर मी माझा प्राइम मूवर चालवित असेल आणि मला ओसीसी देणारी फील्ड करंट विरूद्ध जनरेट व्होल्टेज काय आहे हे पाहण्याचा मी प्रयत्न करीत आहे तर असे म्हणूया की माझ्याकडे काहीसे असे ओसीसी आहे तर हे माझे Eg होणार आहे आणि हे If असेल आणि मी कदाचित ओसीसीबद्दल बोलत आहे जे कदाचित असेच चालू आहे If च्या विशिष्ट मूल्य असू शकते तर मला प्रत्यक्षात Eg हे मिळत आहे जे अंदाजे रेटड केलेले व्होल्टेज आहे समजा माझ्या मशीनला 400 व्होल्ट लाइन टू लाईन किंवा 230 व्होल्ट प्रति फेजं जे काही रेटिंग दिले गेले आहे म्हणून मी मोजत आहे हे लाइन ते लाइन व्होल्टेज असू शकते आणि हे 400 व्होल्ट लाइन व्होल्टेज आरएमएस मूल्य आहे म्हणून या फील्ड करंटला सामान्यत रेटेड फिल्ड करंट किंवा रेटेड इक्साइटेशनअसे म्हणतात हे माझे रेटेड इक्साइटेशन किंवा रेटेड फील्ड करंट असणार आहे आणि मी सहसा असे गृहीत धरत आहे If आणि फ्लक्स खरोखरच संबंधित नसतात माझा ऑपरेटिंग पॉईंट येईपर्यंत ते निश्चितपणे संबंधित आहेत मी हे संपृक्ततेच्या पलीकडे जास्त चालणार नाही सामान्यत मी संपृक्ततेच्या आधी ऑपरेट करण्याचा प्रयत्न करेन तर हे माझे फील्ड करंट आहे म्हणून मी जे करण्याचा प्रयत्न करीत आहे ते म्हणजे व्होल्टेज परिमाण फील्ड करंटचे समायोजन करून समायोजित केले जाऊ शकते मी ते प्राप्त करण्याचा प्रयत्न करीत आहे व्होल्टेज परिमाण निश्चितपणे फील्ड करंट समायोजित करून समायोजित केले जाऊ शकते आणि वेग समायोजित करून फ्रिक्वेन्सी समायोजित केली जाऊ शकते तर जनरेटरमध्ये माझ्याकडे दोन विशिष्ट नियंत्रणे आहेत एक इक्साइटेशन नियंत्रण असेल जे परिमानाच्या आसपास असेल तर हे व्होल्टेजच्या विशालतेशी संबंधित आहे आणि दुसरा वेग आहे प्राइम मूवर वेग स्वतः समायोजित करून स्पीड नियंत्रित केला जाईल आणि स्पीड नियंत्रण प्रत्यक्षात वारंवारता समायोजित करेल म्हणून जेव्हा जेव्हा मला ग्रीडसह जनरेटर संक्रमित करायचा असेल तेव्हा मला खात्री आहे की या गोष्टी जुळत आहेत की नाहीत या गोष्टी आधी प्रथम पहाव्या लागतील तर सिंक्रोनाइझेशनसाठी मी मुख्यत्वे 4 परफॉर्मन्स पॅरामीटर्स पहात आहे एक म्हणजे व्होल्टेजची तीव्रता जी मी एक्साइटेशनच्या मदतीने निश्चितपणे समायोजित करू शकते दुसरा मी फेज सीक्वेन्स बघतो मला आशा आहे की आपण फेज सीक्वेन्स द्वारे मला काय म्हणायचे आहे हे समजले असेल मी कदाचित माझ्या जनरेटरमध्ये एबीसी बनवित आहे ग्रिड एसीबी मध्ये आहे किंवा मी विचार करीत आहे की माझे बी जे आहे ते प्रत्यक्षात सी असू शकते आणि मी सी म्हणून जे विचार करीत आहे ते प्रत्यक्षात बी असू शकते म्हणून मला माहित नाही जर मी फक्त स्विच बंद केला आणि त्यास ग्रीडशी जोडला आणि मी निघून गेलो जनरेटर पूर्णपणे जळून जाईल मला तसे करण्यास परवडत नाही कारण जेव्हा मी ग्रीड व्होल्टेजबद्दल बोलत असतो तो कदाचित Vb म्हणजे Vm sinωt 120असू शकतो माझा बी फेज असू शकतो जे मी माझ्या जनरेटरमधील बी फेज म्हणून विचार करीत आहे Vm sinωt120असेल मी निश्चितपणे त्या दोघांना कनेक्ट करू शकत नाही हे लाइन टू लाइन शॉर्ट सर्किटसारखे आहे मी शॉर्ट सर्किट दोन वेगळ्या व्होल्टेजचा प्रयत्न करीत आहे जे प्राणघातक आहे तर फेज क्रम भिन्न असल्यास मी खरोखर ते करू शकत नाही विद्यार्थीः फ्रिक्वेन्सीमधील भिन्नतेमुळे व्होल्टेज परिमाण बदलणार नाही का प्रोफेसर व्युत्पन्न व्होल्टेज वेगवर देखील अवलंबून असतो परंतु जर मी आधीच 50 हर्ट्ज पर्यंत फ्रिक्वेन्सी आणली असेल तर मला स्पीड सोबत खेळायला आवडत नाही साहजिकच तुमच्याकडे असलेले वोल्टेज चे परिमाण हे फ्रिक्वेन्सीवर तसेच फ्लक्स वर अवलंबून असेल मी आधीच 50 हर्ट्जची फ्रिक्वेन्सी आणली असेल तर मी त्यासह खेळू इच्छित नाही मग मी काय करावे मी If ला समायोजित करेन जर त्या दोघांनाही महत्त्वपूर्ण भूमिका असेल तर यात काही शंका नाही परंतु मुख्यतः मी इक्साइटेशन कडे पाहत आहे कारण यामुळे इतर पॅरामीटरवर त्याचा परिणाम होणार नाही तर मला फेज सीक्वेन्सशी जुळवून घ्यावे लागेल जर फेज सीक्वेन्स जुळले नाहीत तर मला एक मोठी समस्या होईल मला जुळवायची तिसरी गोष्ट म्हणजे फ्रिक्वेन्सी दोन्ही व्होल्टेजची फ्रिक्वेन्सी जुळली पाहिजे जर ते जुळत नाहीत तर कदाचित मी पाहेन की काही क्षणात दोन्ही व्होल्टेज जुळत आहेत काही काळानंतर एक फेज डिफ्रंस होईल मी दोन वेव्हफॉमर्स काढू एक कदाचित 50 हर्ट्ज वर आहे हे ग्रीड व्होल्टेज वेव्हफॉर्म म्हणा माझ्याकडे आणखी एक असल्यास 49 हर्ट्ज हळूहळू वाढणारी अलगद होणारी फेज शिफ्ट होईल एक t वेव्हफॉर्म sinशी संबंधित आहे इतर वेव्हफॉर्म sinशी संबंधित आहे तर मी आणि यात काय फरक आहे हे पाहण्याचा प्रयत्न केल्यास त्यात t हे वेळ जसजशी पुढे होत जाईल तसतसे पुढे पुढे जात राहिल तर माझ्याकडे एका वेव्हफॉर्ममध्ये फ्रिक्वेन्सी म्हणून 50 दुसर्या वेव्हफॉर्ममधील फ्रिक्वेन्सी 49 इतके आहेत तर फ्रिक्वेन्सी मधील फरक म्हणून मी १ हर्ट्ज घेणार आहे तर मी पहिल्या वेव्हफॉर्म आणि दुसर्या वेव्हफॉर्ममधील अर्जित फेज फरक म्हणून 2π 1 t ठेवणार आहे तर मला फ्रिक्वेन्सी तसेच फेज यांची एकाच वेळी बरोबरी करावी लागेल सर्व 4 जुळवावे लागतील व्होल्टेज परिमाण जुळवावे लागेल फेज चे क्रम जुळवावे लागतील फ्रिक्वेन्सी जुळवाव्या लागतील फेज देखील जुळले पाहिजेत परंतु फेज आणि फ्रिक्वेन्सी एकमेकांवर अवलंबून असतात म्हणून ही प्रक्रिया बहुतेक पॉवर स्टेशनमध्ये स्वयंचलित केली जाते जिथे मला स्वयंचलित ग्रिडमध्ये जनरेटर सिंक्रोनाइझ करावे लागते कारण आपण 100 मेगावॅटबद्दल बोलत आहात म्हणून आपण ते स्वहस्ते करू इच्छित नाही आणि एखादी चूक करू इच्छित नाही आणि आपल्या डोक्यावर संपूर्ण गोष्ट उडवून देऊ इच्छित नाही म्हणूनच ते सामान्यतः स्वयंचलित आहे परंतु आपण प्रयोगशाळेत जे करतो ते सहसा व्यक्तिचलितपणे केले जाते तर आपण सिंक्रोनाइझेशन प्रक्रियेवर किंचित नजर टाकूया की त्या छोट्या जनरेटरसाठी कसे केले जातात जनरेटरकडून माझ्याकडे 3 टर्मिनल आहेत जे आर्मेचर टर्मिनल आहेत येथे माझी ग्रीड आहे मी हे ग्रीड म्हणून दाखवणार आहे ज्यामधून मला 3 टर्मिनलही मिळत आहेत मी पहात आहे हे स्विचेस बंद करणे हा स्विच बंद आहे हा दुसरा स्विच आहे जो मला बंद करायचा आहे हा तिसरा स्विच आहे जो मला बंद करायचा आहे तर हे स्विचेसं सिंक्रोनाइझींग स्विचेसं आहेत मी जे करण्याचा प्रयत्न करीत आहे ते म्हणजे जनरेटरला थेट ग्रीडशी जोडणे जर प्रत्येक मार्गाने 2 किंवा जुळत नसल्यास हे शॉर्ट सर्किटिंग 2 भिन्न व्होल्टेज स्त्रोतांसारखे आहे फ्रिक्वेन्सी भिन्न आहे की नाही फेज वेगळा आहे माझ्याकडे जे काही आहे ते फेज क्रम भिन्न आहे जर आपण येथे पाहिले तर हे व्होल्टेजपैकी एक आहे म्हणूनच हे कदाचित जनरेटरचे V आहे आणि हे ग्रीडचे V आहे आपल्याला दिसेल की या ठिकाणी दोन व्होल्टेजमध्ये काहीही फरक नाही तर आपण स्विच बंद करू शकता तर ते त्या वेळी ठीक आहे परंतु जर मी येथे स्विच बंद करण्याचा प्रयत्न केला तर आपण पाहू शकता की या दोघांमध्ये दरम्यान व्होल्टेजमध्ये खूप फरक आहे जर मी व्होल्टेज फरक मोठ्या प्रमाणात शॉर्ट सर्किट करण्याचा प्रयत्न केला तर मी स्पष्टपणे एक प्रचंड प्रवाह वाहताना दिसेल जिथे मी स्विच बंद करण्याचा प्रयत्न करीत आहे त्या 2 बिंदूंमधील रेझिसटन्स काय आहे हे अक्षरशः 0 आहे तर करंट हा अनंतकाळ एवढा मोठा असेल म्हणून जेव्हा मी ग्रीड वर जनरेटर बंद करण्याचा प्रयत्न करीत आहे तेव्हा मला हे निश्चित करणे आवश्यक आहे की जनरेटरच्या टर्मिनलवर व्होल्टेज ग्रीड पॉईंटवरील व्होल्टेजसारखे आहे अन्यथा माझ्याकडे जनरेटरमधून ग्रीडमध्ये वाहणारे शॉर्ट सर्किट करंट खूप असेल आणि जनरेटर प्रथम बन्द होईल हेच घडणार आहे म्हणून मी ते करण्याचा प्रयत्न करू शकत नाही म्हणून जेव्हा मी सामान्यतः प्रयोगशाळेत सिंक्रोनाइझ करतो तेव्हा आपण काय करण्याचा प्रयत्न करतो माझ्याकडे जनरेटर आहे आणि मुळात मला थ्री फेज ची वाइंडिंग असलेले जनरेटर दाखवायचे आहे आणि इथे माझ्याकडे फिल्ड बंधनकारक असणार आहे प्रयोगशाळेत विद्युतचुंबकीय सोबत आपण जे काही करतो ते परमनंट चुंबकासोबत शक्य नाही कारण मला एक्साईडटेशन जुळवून घ्यायचे आहे त्यामुळे हे माझं If असणार आहे आता माझ्याकडे जनरेटरचे तीन टर्मिनल आहेत आणि मुख्य किंवा मेन्स आहे जो पुन्हा प्रयोगशाळेत आहेत हे अनंत ग्रीड सारखे आहे आणि मी सामान्यपणे येथील व्होल्टेजचे मोजमाप करणार आहे आणि जनरेटर टर्मिनल्समधील व्होल्टेजचे मोजमाप करणार आहे जर दोन्ही एकमेकांना जुळत नसतील तर मी एक्साईटेशन जुळवून घेणार आहे जोपर्यंत दोन्ही व्होल्टेज सारखेच आहेत हे मला दिसत नाही त्यामुळे व्होल्टेज ची तीव्रता जुळणे फार सोपे आहे फार मोठे नाही पण त्याआधी मी हा रोटर चालवला असता जो तुमच्या प्राईम मूव्हरला जोडतो जो सिंक्रोनायझेशन स्पीड शी सुसंगत आहे त्यामुळे मला हेही माहीत आहे की फ्रिक्वेन्सी ५० हर्ट्झच्या जवळ पाहीली जाणार आहे कारण मला ५० हर्ट्झच्या जवळपासची फ्रिक्वेन्सी असणार आहे मला ही फ्रिक्वेन्सी ५० हर्ट्झच्या जवळ पाहीली पाहिजे म्हणून मी सर्वप्रथम प्राईम मूव्हर सुरू करणे माझ्या मशीनमध्ये जनरेशन प्रक्रिया सुरू करणे आणि एकदा का ते निर्माण झाले की व्होल्टेजचे मूल्य काय आहे हे मी मोजू शकतो तेव्हा व्होल्टेजची जुळवाजुळती करून व्होल्टेजची जुळवाजुळव केली पाहिजे त्यामुळे मी जवळजवळ फ्रिक्वेन्सी शी बरोबरी केली आहे आणि अंदाजे तीव्रताशी बरोबरी केली आहे मी जे केले आहे तेही मी केले आहे आता मला फ्रिक्वेन्सी बरोबर जुळायचं आहे मला फेझं सिक्वेन्सशी ही जुळणी करावी लागेल फेज सिक्वेन्स इंडिकेटर असे काहीतरी आहे आपण फेज सिक्वेन्स इंडिकेटर वापरू शकता जर आपण त्याकडे स्वतः पाहू शकत नाही आणि फेज सिक्वेन्स जुळत आहे की नाही हे आपण सांगू शकतो आपण ते कसे करू सामान्यतः आपण जे करण्याचा प्रयत्न करतो ते इथे स्वीच असतात पण स्विचेस च्या आधीही आपण इथे साधारणपणे 2 दिवे जोडतो मी दिव्याला खूप वाईट प्रकारे दाखवतोय हे 2 दिवे आहेत जे जनरेटर टर्मिनल आणि प्रत्यक्ष ग्रीड टर्मिनल मध्ये जोडलेले आहेत आपण दिव्यांशी का जोडतो कारण सामान्यतः आमच्या यंत्राला प्रत्येक टप्प्यासाठी २३० व्होल्ट किंवा ४०० व्होल्ट लाईन टू लाईन साठी रेटेड केले जाणार आहे म्हणून मी जर फक्त 1 बल्ब ठेवला तर हा सर्व बल्ब आपण सामान्यपणे वापरत असलेल्या किंवा फक्त 230 व्होल्टवर काम करत असलेल्या बल्बचा वापर करतो मी ४०० व्होल्ट लावले तर ते सहन होणार नाही त्यामुळे या दोघाना मालिकांमधे किंवा सीरिजमध्ये घालणे अधिक चांगले जर तुम्ही दोन मालिकांमधे किंवा सीरिजमध्ये ठेवल्यास या दोन टर्मिनल्स मध्ये प्रचंड व्होल्टेज फरक असेल तर तो व्होल्टेजचा बराचसा भाग सहन करेल याची तुम्हाला खात्री आहे म्हणून मी या टर्मिनलवर साधारणपणे दोन बल्ब ठेवणार आहे आणि इथे आणखी दोन बल्ब असणार आहेत तर हे दिवे आहेत आता जर फ्रिक्वेन्सी जुळत असेल आणि जर मला फेज सिक्वेन्सही जुळणार असेल आणि जर ती परिमाण ही जुळत असेल आणि दोन व्होल्टेजमध्ये फेज फरक नसेल तर मला बल्ब अजिबात चमकणार नाहीत जर दोन व्होल्टेज नीट जुळत नसतील तर बल्ब चमकू शकतात पण मला असे जुळणे कठीण आहे कारण मला असे वाटते की ५० हेर्ट्झ ची फ्रिक्वेन्सी ४९ ९८ हेर्ट्झ आहे अजूनही थोडाफार फरक आहे मदत करू शकत नाही आणि तुम्ही जे मोजता ते 1500 rpm असू शकते प्रत्यक्षात इंडिकेटर दाखवते की तो 1500 आहे आणि तो 1498 असू शकतो तर आपण प्रत्यक्षात काय पाहणार आहोत माझ्याकडे यापैकी दोन पुरवठा असल्यास त्यापैकी एक आहे t इतर एक t असेल माझ्याकडे असलेले दोन पुरवठा एक जनरेटरचा आहे तर दुसरा पुरवठा ग्रीडचा आहे एक sin दुसरे sin आहे जेव्हा मी या दोन दरम्यान फरक पहात असतो तेव्हा तेच बल्बमधून पुढे येत आहे तर मी घेणार आहे sin−sin हेच बल्बमधून पुढे येत आहे जर मी असे म्हटले तर हे आवश्यक असेल हा 1 घटक असेल आणखी एक घटक असेल तर हे खूप उच्च फ्रिक्वेन्सी असेल म्हणून मी खरोखर तीव्रता वाढत आणि कमी होत आहे हे पाहण्यास अजिबात सक्षम नाही परंतु मी माझ्या उघड्या डोळ्यांनी पाहू शकलो कारण ते खरोखर अगदी मंद गतीने फ्रिक्वेन्सी ने जात आहे जर मी 49 हर्ट्ज आणि 50 हर्ट्ज म्हटले तर ते 1 हर्ट्ज फरक आहे तर ज्या दराने साइनसॉइडल वेव्ह वाढत आहे आणि कमी होत आहे ती sint शी संबंधित आहे तर बल्बची तीव्रता प्रकाशाची तीव्रता एक साइनसॉइडल फॅशनमध्ये वाढेल आणि कमी होईल हे जणू एखाद्या सायनुसायडल फॅशनमध्ये आहे परंतु ते I2 च्या प्रमाणात आहे तर अगदी नकारात्मक अर्ध्या चक्रात ते नकारात्मक तीव्रतेसारखे काहीही नाही ते केवळ सकारात्मक तीव्रता देईल तर आपणास प्रकाश चमकत असल्याचे आणि त्याच्या तीव्रतेमध्ये खाली येताना आणि इतकेच दिसेल ज्या दराने तीव्रता वाढत आहे आणि कमी होत आहे तो हा दर वेगवान असेल तर याचा अर्थ मोठा आहे जर त्याने कमी केले तर तीव्रता कमी होत आहे आणि वाढत आहे याचा अर्थ असा की मी आणि जवळजवळ जुळत आहे आणि खूप चांगले आहे म्हणून मला सतत दिव्याचे निरीक्षण करावे लागेल आणि वेग किंचित समायोजित करावा लागेल मी जर वेग १५०० वर चालू आहे असे मला वाटत असेल तर मी तो १५१० १५१५ आरपीएम पर्यंत वाढवला आहे मला असे दिसते की ती परिमाण खूप वेगाने वाढत आहे आणि खूप वेगाने कमी होत आहे याचा अर्थ मी चुकीच्या दिशेने गेलो आहे त्यामुळे मला परत यावे लागेल आपण शेवटच्या प्रयोगशाळेत जे करतो ते म्हणजे एक प्राईम मूव्हर म्हणून डीसी मोटरचा वापर करणे त्यामुळे डीसी मोटर स्पीड नियंत्रण हे त्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे ठरते म्हणून आम्ही प्राईम मूव्हर चा वेग अॅडजस्ट करण्याचा प्रयत्न करतो प्रत्यक्षात माझ्या डीसी मोटरमध्ये फेरफार करून मी वेगाची जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न करीन मी एकतर १५०० दिशां व्यतिरिक्त किंवा १५०० पेक्षा कमी दिशा सोडून जाईन तीव्रता जास्त किंवा मंद आहे की नाही हे तुम्ही योग्य दिशेने जात आहात की नाही हे ठरवतील त्यामुळे कदाचित हे अशा प्रकारे होऊ शकते की ती खरोखरच हळूहळू वेगाने होत आहे तीव्रता बदलते आहे तीव्रता बदलते आहे ती वधारणे आपल्यासाठी अतिशय चांगले आहे कारण इथेच आपली फ्रिक्वेन्सी जुळत आहे त्यामुळे तीव्रता जुळते फ्रिक्वेन्सी जुळते जर फेज क्रम समान असेल तर तीनही फेज बल्बची तीव्रता वेगवेगळी असेल जर मला जर असे असेल तर B आणि C असे असेल तर जर मला जनरेटरचा हा ए असेल तर जनरेटरचा हा बी आहे जनरेटरचा हा क आहे जर मी जर आपल्याला ग्रीड बी आणि ग्रीड चे Cआणि अशा जाळीचे असे म्हणू इच्छितो की जर फ्रिक्वेन्सी जुळत असेल तर मी ते सर्व चमकू देईन तर एक लहानसा फरक मी दाखवला आहे फ्रिक्वेन्सी जुळत आहे फेज क्रम ही सुद्धा माझ्यामध्ये जुळणार आहे या दोन्हीमध्ये सतत वोल्टेजचे मूल्य आहे या दोन्ही मध्ये फरक आहे त्यामुळे या दोघांमधील फरक असा असेल तर हाच फरक असणार आहे त्यामुळे या तीनही टप्प्यांमध्ये समान फरक असेल हे सर्व समान तीव्रतेसह जवळजवळ समान चमकत आहेत हे तर आपल्याकडे असेल जर फेज क्रम अगदी स्पष्टपणे वेगळा असता तर मला या दिशेने फिरायचे आहे तर उलट दिशेने फिरते आहे याचा अर्थ फेज क्रमा इतका सोपा आहे जर माझ्याकडे ACB असेल तर ABC असण्याऐवजी तो विरुद्ध दिशेने फिरत असेल तर मला नक्कीच नाही येणार आता मला A आणि A B आणि B C आणि C यांमधील फरक स्पष्टपणे पहायला हवा ते एकत्र नसतील ते एकत्र बदलणार नाहीत ए आणि ए बी आणि बी आणि सी आणि सी यांच्यात फरक असल्यास ते प्रत्यक्षात बदलत आहेत ते समान नसतील आणि इतकेच नाही हे एक उच्च पातळीवर जाईल नंतर एक दुसरे उच्च वर जाईल आणि दुसरे काही वेळाने उच्चांकडे जाईल अशा प्रकारचे पाऊल बदलले जाऊ शकते ते एकत्र जात नाहीत ते हातात घेणार नाहीत तर चरण अनुक्रम आम्ही हे पाहण्यास सक्षम आहोत की मी त्यांच्या तीव्रतेत बदल घडवून आणण्याऐवजी एकाच वेळी तीव्रतेमध्ये बदलणारे सर्व 3 बल्ब घेत नसल्यास ते जुळत नाहीत आपण गणिताचे अभिव्यक्ती मिळविण्याचा प्रयत्न करू शकता आपण देखील निश्चितपणे हे निश्चित करण्यास सक्षम असाल एक असेल दुसरा एक असेल तिसरा असेल वेव्हफॉर्म कसे वर येतात हे तिघांकडे पहाण्याचा प्रयत्न करा आपणास हे ठाऊक असेल की फरक हा सह फेज होणार नाही त्यांचा निकटचा संबंध नाही तर फेज अनुक्रम ते भिन्न नसल्यास केवळ मी ही दोन कनेक्शन अदलाबदल करणे करू शकतो तर मला हे येथे ठेवावे लागेल हा एकमेव मार्ग आहे मला फक्त दोन टर्मिनल्सची अदलाबदल करावी लागेल जर फेज क्रम चुकीचे असतील तर मी माझ्या हातात नसलेली इन्फिनिटी बस बदलू शकत नाही तर मला फक्त माझ्या जनरेटरची फक्त ही दोन टर्मिनल्स बदलली पाहिजेत कनेक्शनची जिथे जिथे संबंध असेल तेथे त्या बदलून घ्या त्यानंतर फेज क्रम जुळेल तर आता आपल्याला परिमाण कसे जुळवायचे फ्रिक्वेन्सी शी कसे जुळवायचे आणि फेझंमधील अनुक्रम कसे जुळवायचे हे आम्हाला माहित आहे परंतु जनरेटर लाइव्ह असतो तेव्हा आपण हे इंटरचेंजिंग करू शकत नाही म्हणून आपणास सर्वकाही पुन्हा नव्याने सुरू करावे लागेल जनरेटर लाइव्ह आहे तेव्हा आपण हे करू शकत नाही जेव्हा ते लाइव्ह असेल तेव्हा कधीही करू नका तर मग आपण काय कराल ते संपूर्ण गोष्ट बंद करा सुरवातीपासून प्रारंभ करा डीसी मोटर पुन्हा सुरू करा त्यास 2500 आरपीएम आणारेटेड व्हॅल्यूनुसार एक्स्साइटेशन आणा मग परिमाण पहा परिमाण जुळवा आता फेझं अनुक्रम कमीतकमी जुळत आहे जेणेकरून आपल्याला काळजी करण्याची आवश्यकता नाही तर मग फ्रिक्वेन्सी शी जुळवून हे पहा कोणत्या दराने या सर्व गोष्टी बदलत आहेत आता जरी मी तुम्हाला सांगितले आहे की फ्रिक्वेन्सी मध्ये थोडासा फरक असला तरीही हा माझा जनरेटर साइनसॉइड आहे आणि कदाचित दुसरा एक फ्रिक्वेन्सी च्या जवळपास आहे परंतु तरीही तेथे एक छोटासा फरक असू शकतो कारण मी ते व्यक्तिचलितरित्या करत आहे म्हणून हे 49 95 आणि 50 सारखे आहे की नाही हे मला माहित नाही तरीही तेथे एक लहान फेझं त्रुटी जमा होईल पण काही वेळा फेझस अखेरीस जुळतील कारण मी वर पहात आहे तर हे त्या मार्गावर कदाचित कधीकधी जुळत असेल कदाचित त्या मार्गावर असतील त्यानंतर हे 360 डिग्री होते आणि ते जुळेलही जेव्हा आपले बल्ब जुळतात तेव्हा त्या ठिकाणी सर्व गडद होईल आपल्याला स्विच बंद करावा लागेल तर तुम्हाला काय करायचे आहे ते म्हणजे प्रथम व्होल्टेज परिमाण जुळविणे आवश्यक आहे त्यानंतर फ्रिक्वेन्सी जुळविली जाईल हे सुनिश्चित करा की फेज क्रम अनुरुप आहे फेज सर्व संभाव्यतेमध्ये अद्याप जुळणार नाही परंतु फ्रिक्वेन्सी फरक थोड्या प्रमाणात असल्यामुळे फेज कधीकधी टप्पा बदलत राहतो फेझेज टप्पे जुळतील इतर कोणताही मार्ग नाही कधीतरी 360 अंश किंवा 2Π रेडियन होईल त्या बिंदूची प्रतीक्षा करा जिथे सर्व तीन बल्बच्या जोड्या शून्य तीव्रतेवर जातात केवळ स्विच बंद केल्यामुळे जे आपण सिंक्रओनाइज़ेशन मध्ये करतो तर ऑल्टरनेटरचे सिंक्रओनाइज़ेशन ही एक मोठी प्रक्रिया आहे आणि सर्व 4 जुळवावे लागतील जर सर्व 4 जुळले नाहीत तर दोन भिन्न व्होल्टेजेस जोडल्या जाणाया बाबतीत आपल्याला नक्कीच खूप मोठी समस्या उद्भवू लागेल कल्पना करा जनरेटर सुमारे 20 किलो व्होल्ट तयार करणार आहे साधारणपणे व्होल्टेज तयार करणे 20 ते 30 किलो व्होल्टपेक्षा जास्त नसते आम्ही ट्रान्सफॉर्मर वापरतो तो ते वाढ्वेल तर आम्ही हे एकतर 465 केव्ही किंवा 450 केव्हीवर प्रसारित करतो 765 केव्ही ट्रान्समिशन लाइन तेथे आहेत तर आम्ही त्यास उंचावत आहोत त्याचे व्होल्टेज वाढावेल्यानंतर ते प्रत्यक्षात ग्रीड शी कनेक्ट केले जाते म्हणून आपण तेथे चूक करण्याचा प्रयत्न करू शकत नाही आपण 700 तास केव्ही बद्दल बोलत आहात म्हणून जर आम्ही त्यास योग्य संकालनाशिवाय कनेक्ट करण्याचा प्रयत्न केला तर ते प्राणघातक आहे यासाठी सामान्यत आम्ही पॉवर स्टेशनमध्ये सिंक्रो स्कोप नावाची एखादी वस्तू वापरतो जी आपोआप सर्वकाही तपासेल आणि नंतर त्यास कनेक्ट करेल